नमस्तेवित्तीय लेखांकन या आपल्या कोर्सच्या चौथ्या सत्रामध्ये आपले स्वागत आहे मला आशा करतो कि तुम्ही पहिल्या तीन सत्राचा आनंद घेतला असेल पहिले व दुसरे सत्र बहुतांशी प्रास्ताविक स्वरूपात होते आपण आपली सुरुवातच वित्तीय लेखनकं म्हणजे काय याने केली होती त्या नंतर आपण वित्तीय प्रपत्रे समजून घेतली ज्याची सुरुवात आपण बॅलन्सशीटने केली बॅलन्सशीट कश्याप्रकारे व्यवसाय चक्रातून निर्माण होते हे पहिले तसेच त्या मध्ये कशाचा समावेश होतो याची चर्चा केली मागील सत्रामध्ये वार्षिक अहवालातील बॅलन्सशीट बद्दल आपण थोडी सविस्तर चर्चा सुरू केली होती म्हणून मी पाहिलेल्या बॅलन्सशीटच्या प्रारूपांकडे परत जाईन ज्यांनी पहिल्यांदा बॅलन्स शीट पाहिली आहे त्यांना बॅलन्स शीट म्हणजे काय हे एका दृष्टीक्षेपात समजण्यासाठी हे त्याचे लहान स्वरूप होते एका बाजूला आपल्याकडील मालमत्ता आहे जी व्यवसायातील सर्व स्त्रोतांची यादी पुरविते आणि दुसऱ्या बाजूस आपले उत्तरदायित्व आहे उत्तरदायित्वामध्ये आपल्या संसाधनांचे पुरवठादार असतात किंवा अंतर्गत व्यक्ती जसे कि व्यवसायाचे मालक असतात व जे निधी पुरवितात तसेच बहिस्त व्यक्तीं जसे कि बँक यांचा समावेश होतो या दोघांचीही नोंद हि उत्तरदायित्व या एकाच शीर्षकाच्या अंतर्गत होते यानंतर आपण अनुसूची सहा अनुसार बॅलन्सशीटच्या प्रारूपाची चर्चा केली होती आता तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल कि अनुसूची सहाचा अर्थ काय अनुसूची सहा हि कंपनी अधिनियमांतर्गत असणारी अनुसूची आहे आणि सर्व कंपन्यांनी आपली बॅलन्सशीट अनुसूची सहातील प्रारूपानुसार बनवावी लागते आता अनुसूची सहा अंतर्गत पहिला भाग नाही तर पहिली नोंद म्हणजे भाग भांडवल आणि उत्तरदायित्व ज्याची आपण मागील सत्रात चर्चा केली त्यामधील पहिली नोंद हि भागधारकांच्या निधीची असते मी आशा करतो कि हे आपल्याला समजले आहे आपल्याला केवळ ह्याच नाही तर मागील काही बाबतीत शंका असेल तर कृपया मोकळ्या मनाने डिस्कशन फोरम वर त्याची चर्चा करा म्हणून आयआयटी मधील संघाच्या वतीने आम्ही आपल्या सर्व अडचणींना प्रतिसाद देवू कृपया करून याला प्रतिसाद द्या व डिस्कशन फोरम वर खूप चर्चा करा मी पूर्वी सांगितल्या प्रमाणे मला अपेक्षा आहे कि आपण आपली कंपनी निश्चित केली असेल त्यांचा वार्षिक अहवाल डाउनलोड केला असेल कारण आपण प्रामुख्याने आर्थिक प्रपत्रांचा अभ्यास करत आहोत कृपया आपल्या कंपनीची बॅलन्सशीट पहा आपल्या काही शंका असल्यास आपण आपल्या वर्गमित्रांसह चर्चा करू शकता आणि त्यानंतर आयआयटी टीमला विचारू शकता आपल्या बाजूच्या प्रत्येक प्रश्नास आम्ही प्रतिसाद देणार आहोत तर नोंद क्रमांक एक अंतर्गत तीन उपनोंदी येतात भाग भांडवलराखीव किंवा अतिरिक्त निधी आणि शेअर वॉरंट च्या मोबदल्यात मिळालेली रक्कम भाग भांडवल म्हणजे मालकांनी व्यवसायात गुंतीविलेला निधी राखीव व अतिरिक्त निधी म्हणजे कंपनी चा असा नफा ज्याची कंपनीत पुनर्गुंतवणूक केली आणि तिसरी नोंद हि काही विशिष्ठ लोकांकडून मिळालेल्या अश्या पैश्याची ज्यांना भविष्यात शेअर्स मिळतील अद्याप त्यांना शेअर्स मिळालेले नाहीत असा निधी शेअर वॉरंट भागअधिपत्र च्या बदल्यात मिळालेला निधी म्हणून दाखविला जातो नोंद क्रमांक दोन नुसार दाखविला जाणारा प्रलंबित भाग आवेदन निधी हा देखील काहीसा सामान आहे संभाव्य गुंतवणूकदारांनी मला काही पैसे दिले आहेत शेअर्स त्यांना देण्यात येणार आहेत परंतु अद्याप ते दिले गेले नाहीत जोपर्यन्त ते शेअर्स त्यांना दिले जात नाहीत तोपर्यंत तो निधी नोंद क्रमांक दोन नुसार प्रलंबित समभागांचा आवेदन निधी म्हणून दाखविला जातो जर ते शेअर्स वाटले गेले तर ते पैसे नोंद क्रमांक एक मध्ये जातील आणि जर ते शेअर वाटले नाही तर नोंद क्रमांक दोन नुसार ते परत केले जातील नोंद क्रमांक 3 ही स्थिर उत्तरदायित्वाची आहे यामध्ये पुन्हा चार उपनोंदी आहेत नोंद क्रमांक अ हि दीर्घकालीन कर्जाबाबत आहे हे एक वर्षाहून अधिक कालावधी करीता घेतलेले कर्ज असते नोंद क्रमांक ब हि स्थगित कर देयतेची आहे हि कर देयता टॅक्सच्या स्वरूपात द्यावयाच्या निधी बाबतची असते परंतु हि कराची रक्कम चालू वर्षात न देता करसंबंधीच्या कायद्यातील तरतुदीनुसार दोनतीनचार वर्षानंतर दिली जाते येथे अनेक प्रकारची करदायित्वे आहेत त्याचे मोजमाप कसे केले जाते हि चर्चा आपण बॅलन्सशीट संपल्यानंतर करणार आहोत नोंद क्रमांक क ही इतर दीर्घ मुदतीच्या उत्तरदायीत्वा बाबतची आहे म्हणून नोंद क्रमांक अ आणि ब व्यतिरिक्त १ वर्षापेक्षा जास्त कालावधी साठी मिळालेल्या रक्कमेस किंवा दीर्घकाळापासून थकीत असलेल्या पगाराच्या रक्कमेस दीर्घकालीन उत्तरदायीत्व म्हणून दर्शविले जाते त्यानंतर नोंद क्रमांक तीन ड हि दीर्घकालीन तरतुदी बाबत आहे ज्या उत्तरदायित्वाची अचूक रक्कम माहित नसते अश्या उत्तरदायीत्वाची नोंद दीर्घकालीन तरतुदी अंतर्गत केली जाते विशेष करून जर त्या एक वर्षापेक्षा अधिक काळा करीता असतील आपण पुढील चर्चा केली ती नोंद क्रमांक चार बाबत नोंद क्रमांक चार अ हि चालू उत्तरदायित्वाची असते नावा प्रमाणेच एक वर्षाहून कमी कालावधी करिताचे उत्तरदायित्व एक वर्षाहून कमी काळा करिता घेतलेले कर्ज नोंद क्रमांक चार ब हि व्यावसायिक देयतेची असते आपण व्यवसायाशी संबंधित अनेक प्रकारची खरेदी केली परंतु त्याचा मोबदला अद्याप दिलेला नाही त्यास व्यावसायिक देयता असे म्हणतात नोंद क्रमांक चार क हि इतर चालू उत्तरदायित्वा बाबत असते चालू उत्तरदायित्वाचे आपण चर्चा केलेले एखादे उदाहरण आपल्याला आठवते का आपण थकीत पगाराची किंवा थकीत विजेच्या बिलाची किंवा थकीत कार्यालयीन खर्चाची स्टेशनरी शुल्काची चर्चा केली होती तर अशा कोणताही खर्चा जो अद्याप दिला गेला नाही परंतु जो 1 वर्षात देय आहे ते इतर चालू उत्तरदायीत्व असते नोंद क्रमांक चार ड हि इतर अल्पकालीन तरतुदी करिताची असते आपल्या मागील सत्रात आपण नोंद क्रमांक चार पर्यंत पोहचलो होतो हि एक थोडक्यात अशी पुनरावृत्ती होती विशेषकरून मी मागील सत्रात पूर्णवृत्ती घेत होतो परंतु मी आशा करतो की आपण लक्ष दिले आहे आणि आतापर्यंत आपण ज्या चर्चा केल्या त्या आपल्याला समजल्या असतील आता मालमत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या बॅलन्स शीटच्या दुसर्या भागाकडे जाऊ तर व्यावसायिक संघटनेकडे काही मालमत्ता असते तर काही संसाधने असतात यामध्ये परत नोंद क्रमांक एक हि स्थिर मालमत्तेची आहे नावा प्रमाणेच अशी मालमत्ता जी एकवर्षाहून अधिक अवधी करिता असते ज्यास आपण दीर्घकालीन मालमत्ता असेही म्हणू शकतो आता यामध्ये दोन उपप्रकारआहेत पहिला म्हणजे मूर्त मालमत्ता आणि दुसरा म्हणजे अमूर्त मालमत्ता आपल्या दुसर्या सत्रात आपण स्थिर मालमत्तेची चर्चा केली स्थिर मालमत्ता म्हणजे काय मला अशा आहे कि आपल्याला ते आठवत असेल व्यवसायातील पायाभूत सुविधांना स्थिर मालमत्ता म्हणतात या मालमत्ता व्यवसाय चक्र चालविण्या करिता उपयोगात आणल्या जातात त्या मालमत्ता स्वतः व्यवसाय चक्रात सहभागी होत नाहीत किंवा त्यांचे रूपांतरण होत नाही परंतु त्या मालमत्ता व्यवसाय चक्रास समर्थन देतात तर अश्या कोणत्या मालमत्ता आहेत उदाहरणार्थ आमच्याकडे जमीन आहे एखादी इमारत आहे आमच्याकडे यंत्र सामग्री असेल आपल्याकडे दीर्घअवधीपासून वाहने असतील ते आपल्याला व्यवसाय करण्यास मदत करतात किंवा व्यवसायातील दैनंदिन कामात मदत करतात परंतु ते स्वतः कधीही रूपांतरित होत नाहीत म्हणून ते स्टॉक असत नाहीत अश्या स्थिर मालमत्तेचे दोन प्रकार असतात एक मूर्त मालमत्ता तर दुसरी अमूर्त स्थिर मालमत्ता मूर्त म्हणजे ज्याला स्पर्श केला जाऊ शकतो ज्याचे भौतिक अस्तित्व असते म्हणूनच आपण चर्चा केलेली सर्व उदाहरणे जसे कि जागा इमारत वाहने ती सर्व मूर्त आहेत आणि दुसरे म्हणजे अमूर्त मालमत्ता ज्यांचे भौतिक अस्तित्व नसते आणि त्यांना स्पर्श करता येत नाही परंतु त्यांचे मूल्य असते अश्या कोणत्या मालमत्ता आहेत तुम्ही कोणत्याही उदाहरणाबद्दल विचार करू शकता का मला वाटते आपण सगळे संगणक वापरत असाल आपण संगणकाची स्क्रीन आणि इतर भाग पाहू शकतो ज्याला आपण हार्डवेअर म्हणतो परंतु संगणका मध्ये काही सॉफ्टवेअर देखील असते तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही किंवा आपल्याला ते जाणवत देखील नाही परंतु त्याचा परिणाम मात्र आपण पाहू शकतो हे अमूर्त मालमत्तेचे उदाहरण आहे तुम्ही इतकोणत्या उदाहरणांचा विचार करू शकता का जसे कि स्वामित्वाचे अधिकार आहेत पुनरावृत्तीचे अधिकार आहेत व्यवसाय चिन्हांबाबतचे अधिकार आहेत हे सर्व कंपनी किंवा मालकाचे अधिकार आहेत परंतु ते सर्व भौतिक स्वरूपाचे नाहीत ही सर्व अमूर्त स्थिर मालमत्तेची उदाहरणे आहेत सध्याच्या या युगात मूर्त मालमतेहून'अधिक महत्व हे अमूर्त मालमत्तेस आहे जसे की १०० वर्षांपूर्वी मूर्त मालमत्ता अधिक महत्वाच्या होत्या म्हणूनच फोर्ड जनरल मोटर्स जनरल वायर्स सारख्या कंपन्या मोठ्या होत्या आज कोणत्या कंपन्या मोठ्या आहेत मला वाटते की आपणा सर्वांना हे माहित आहे की ते आता गुगल फेसबुक मायक्रोसॉफ्ट या कंपन्या मोठ्या आहेत त्यांच्याकडे भौतिक मालमत्ता आहे का निश्चितच आहे त्यांच्याकडे भौतिक मालमत्ता थोड्या प्रमाणात आहे परंतु त्यांची मोठ्या प्रमाणावरील मालमत्ता हि अमूर्त स्वरूपातील आहे असो हि केवळ एक चर्चा होती कोणत्याही कंपनी करिता काही मूर्त मालमत्ता असेल तर काही अमूर्त मालमत्ता असतील ज्या कि नोंद क्रमांक १ आणि २ अंतर्गत दाखविल्या जातील नोंद क्रमांक ३ हि प्रगतीपथावर असणाऱ्या भांडवलाबाबत असते आता प्रगतीपथावरील काम म्हणजे काय याचा अर्थ असा की काही काम चालू आहे कोणत्यातरी भांडवलाची बांधणी चालू आहे कर कि ती दीर्घकालीन मालमत्ता आहे समजा कि इमारतीचे बांधकाम चालू आहे एकदा ती इमारत बांधून तयार होईल आपण त्यास मूर्त स्थिर मालमत्ता म्हनतॊ सध्या ती इमारत तयार नाहीकाही काम चालू आहे आपण त्यावर काही रक्कम खर्च केली आहे आणि ते काम पूर्ण होण्यास तीन वर्षाचा अवधी लागेल अश्यावेळी मी ती इमारत मूर्त स्वरूपातील मालमत्ता म्हणून दाखवू शकत नाही आणि त्यावर खर्च केलेली रक्कम हि आगाऊ देयक म्हणूनही दाखवू शकत नाही कारण काही प्रमाणात काम पूर्ण झालेले आहे म्हणूनच त्यास प्रगतीपथावरील भांडवल म्हणून दर्शविले जाते चौथी नोंद हि विकसनशील अश्या पूर्णत्वास न आलेल्या अमूर्त मालमत्तेबाबत आहे आता हे काय आहे जसे प्रगतीपथावरील भांडवली कामे बऱ्याच अमूर्त मालमत्ता निर्माण केल्या जातात विकसित केल्या जातात परंतु अद्याप त्या अमूर्त पूर्ण तयार नाहीत जसे कि तुम्ही पेटंट करीता आवेदनदिलेलेआहेपरंतु अद्याप तुम्हाला ते मंजूर झालेले नाही मात्र तुम्ही त्या संशोधनावर बराच खर्च केलेला आहे तरतीअमूर्तमालमत्ता विकासाच्याटप्प्यावरआहे उदाहरणार्थ तुम्ही एखादे सॉफ्टवेअर डेव्हलप करत आहेत परंतु अद्याप त्याची तपासणी झालेली नाही म्हणून ते अद्याप वापरासाठी तयार स्थितीत नाही परंतु विकासाच्या त्या प्रक्रियेवर केलेल्या खर्चास पूर्णत्वास न आलेली अमूर्त मालमत्ता म्हणून दाखविले जाते म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीच्या मागील २ ३ वर्षाच्या बॅलन्सशीट चा अभ्यास कराल तेंव्हा कृपया नोंद क्रमांक ३ व ४ काळजीपूर्वक पहा जर समजा या वर्षात ती मालमत्ता बांधणीच्या टप्प्यात असेल तर पुढील वर्षी ती तयार असेल आणि ती मूर्त अथवा अमूर्त मालमत्तेमध्ये गणली जाईल कारण आपण अशी अपेक्षा करतो कि २ ३ वर्षात ते काम पूर्ण होईल आणि त्याचे मूर्त अथवा अमूर्त असे वर्गीकरण होईल समजा एखाद्या मालमत्तेची बांधणी 2 3 4 वर्षांच्या दीर्घ कालावधी साठी दाखवलेली असेल तर ती मालमत्ता तयार का होत नाही याविषयी आपल्याला शंका येते ती फसवणूक आहे की प्रत्यक्षात काही समस्या आहेत अश्या अपूर्ण मालमत्ते विषयी आपण लगेच काहीही निष्कर्ष काढू शकत नाही पण मी एवढेच सांगत आहे की तुम्ही केवळ नोंद क्रमांक 3 आणि 4 च्या नोंदी तपासा कि त्या नोंदी तश्याच आहेत कि नवीन मालमत्ता नव्याने तयार होत आहेत आता ह्या स्थिर मालमत्ता आहेत म्हणून नोंद क्रमांक 1 2 3 4 च्या एकत्रित स्वरूपास स्थिर मालमत्ता म्हणले जाते आता या नंतरची पुढील नोंद हि दीर्घकालीन गुंतवणुकीची असते मागच्या मागील सत्रात गुंतवणूक म्हणजे काय याची थोडी चर्चा केली आहे तुम्हाला आठवते काय जर तुम्ही तुमच्या व्यवसायाबाहेर काही रक्कम जमा केली तर ती गुंतवणूक म्हणाली जाते आणि जर तुम्ही स्वतःच्या व्यवसायात एक इमारत बांधली किंवा काही वस्तू खरेदी केल्या तर त्यास गुंतवणूक म्हणत नाहीत गुंतवणूक म्हणजे तुम्ही काही'रक्कम दुसऱ्या कंपनी कडे दिली किंवा दुसरीकडे गुंतविली तुम्ही गुंतवणूकीचे कोणतीही उदाहरणे देऊ शकता का उदाहरणार्थ शेअर्स किंवा बँकेतील ठेव समजा तुम्ही म्युच्युअल फंडात रक्कम गुंतविली अथवा इतर कंपनीत किंवा बँकेत तर ती गुंतवणूक असते आणि जर ती गुंतवणूक एक वर्षाहून अधिक काळाकरिता असेल तर ती स्थिर गुंतवणूक म्हणून दाखवितात तुमच्यापैकी काही जणांना वित्तीय व्यवस्थापन यामध्ये रस असेल तुम्हाला त्यामध्ये करियर करायचे असेल तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा स्टॉक मार्केट अशा संकल्पना ऐकल्या असतील जी काही रक्कम तुम्ही' तेथे गुंतवली असेल ती सर्व नोंद क्रमांक १ ब अंतर्गत दाखवली जाते त्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे केले जाते त्याचे एक शास्त्र असते तुम्ही कश्याप्रकारे गुंतवणूक'करता तुम्ही शेअर्स खरेदी कधी करता आणि कधी ते विकता या सर्व गोष्टींचा अभ्यास पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अंतर्गत केला जातो अर्थातच आपण आत्ता त्याची सविस्तर चर्चा करणार नाहीत परंतु तुमच्या कंपनी चा पोर्टफोलिओ कसा आहे हे तुम्ही नोंद क्रमांक १ बी मध्ये पाहू शकता आणि तुमच्या कंपनीची गुंतवणूक समजून घेऊ शकता आता नोंद क्रमांक १ c कडे जाऊ जी स्थगित कर मालमत्ते बाबत आहे जर तुम्हाला आठवत असेल तर मागील सत्रातआणिअगदीयासत्राच्या सुरवातीसआपण स्थगित कर देयतेची चर्चा केली आता स्थगित म्हणजे ज्याची देयता आज किंवा या वर्षात नसून ती नंतर आहे जर ती देयता असेल तर उत्तरदायित्वाच्या बाजूस स्थगित कर देयता म्हणून दाखविले जाईल हि स्थगित कर मालमत्ता आहे तर आज आपल्याला त्याचा फायदा मिळणार नाही आपल्याला तो फायदा दोन तीन वर्षानंतर मिळेल तर त्याला स्थगीत कर मालमत्ता म्हटले जाते याचा अर्थ असा आहे का तीन वर्षानंतर सरकार आपल्याला कर देईल का निश्चितच कोणतेही सरकार आपल्याला कर देत नाही परंतु सरकार आपल्याला काही फायदे देते जे आपण दोन वर्षानंतर तीन वापरू शकतो कर माफीचा किंवा कर कपातीचा फायदा स्थगित कर संपत्ती म्हणून ओळखली जाते नक्कीच अशाप्रकारच्या नोंदीची चर्चा आपण नंतर करू परंतु जर अशी मालमत्ता अस्तित्वात असेल तर ती नोंद क्रमांक १ सी अंतर्गत दाखविली जाते आता पुढील नोंद म्हणजे दीर्घकालीन कर्ज आणि उचल कर्ज आणि उचल म्हणजे काय कर्ज दोन प्रकारचे असते एक कंपनीने घेतलेले कर्ज जे उत्तरदायित्व असते आपण मागील सत्रात हे पहिले आहे परंतु जर कंपनीने कर्ज दिले तर इतर कर्जापेक्षा वेगळे दाखविण्या करिता त्याला कर्ज आणि उचल असे म्हणतात म्हणजे जर कंपनीने कोणालातरी कर्ज दिले किंवा कोणाला ऍडव्हान्स म्हणजे उचल रक्कम दिली तर त्यास कर्ज आणि उचल म्हणले जाते म्हणून भविष्यात कर्ज आणि उचल अशी नोंद असेल तर नेहमी लक्षात घ्या की ती मालमत्ते बाबत आहे आणि जर फक्त कर्ज असेल तर ते उत्तरदायित्व आहे कर्ज आणि उचल हे शब्द मालमतेबाबतचा इशारा आहेत आणि कारण कि ते मोठ्या अवधी करिता असेल तर ते दीर्घकालीन कर्ज आणि उचल म्हणून दाखविले जाते याचे उदाहरण काय असू शकेल समजा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यास नवीन घर खरेदी करण्यास अॅडव्हान्स रक्कम उचल म्हणून दिली आता स्वाभाविकच घराकरिताचे कर्ज हे केवळ एका वर्षा करिता नसेल ते ५१० किंवा १५ वर्षा करिता असेल तर यास दीर्घकालीन कर्ज व उचल म्हणून दाखविले जाते हे पुरवठादारास दोन तीन वर्षांसाठी दिले जाणारे कर्ज किंवा आगाऊ रक्कम देखील असू शकते असे म्हणू कि पुरवठादारास नवीन मशीनरी खरेदी करायची आहे तर आपण 3 वर्षानंतर परतफेड करण्यासाठी त्याला काही कर्ज देऊ तर ते दीर्घ मुदतीचे कर्ज आणि उचल म्हणून दर्शविले जाईल नंतर नोंद क्रमांक 1 ई इतर स्थिर मालमत्ता नोंद क्रमांक ए बी सी डी व्यतिरिक्त इतर कोणतीही दीर्घकालीन मालमत्ता असल्यास ती इतर दीर्घकालीन मालमत्ता म्हणून दर्शविली जाईल अश्या प्रकारे आपण नोंद क्रमांक एकअंतर्गत येणाऱ्या सर्व दीर्घकालीन मालमत्तेबद्दल चर्चा केली आहे आता आपण दुसऱ्या क्रमांकाच्या नोंदी कडे जावू आपण पहिले कि एक स्थिर व दुसरी चालू अश्या दोन प्रकारच्या मालमत्ता असतात मला वाटते कि तुम्हा सर्वाना चालू मालमत्तेची व्याख्या माहित आहे या सर्व मालमत्ता एका वर्षात परिपक्व होतात किंवा चलनात रूपांतरित होतात जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्या पहिल्या सत्रात आपण व्यवसाय चक्र पहिले होते व्यवसाय चक्र हे नेहमी चालू मालमत्तेशी संबंधित असते स्थिर मालमत्तेशी आपण २३४५ वर्षात व्यवहार करतो परंतु चालू मालमत्तेशी आपला व्यवहार हा कायम चालू असतो व त्या कायम हस्तांतरणीय असतात तर नोंद क्रमांक २ मधील पहिली उपनोंद हि चालू गुंतवणूक बाबत आहे मला वाटते की गुंतवणूक म्हणजे काय हे आपल्याला आठवत असेल जर आपण आपल्या व्यवसायाबाहेर पैसेठेवतो तर त्याला गुंवणूक म्हणतात उदाहरणार्थ जर आपण तीन महिन्याक रिताची बँक एफडी ठेवली तर ती चालू गुंतवणूक म्हणून दाखविली जाईल जर आपण शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि दोन महिन्यांनंतर त्यांची विक्री केली तर ती चालू गुंतवणूक असेल यानंतर नोंद क्रमांक 2 बी हि व्यवसायातील इतर मालमत्तेच्या यादी बाबत आहे आता यादी म्हणजे आपण काय समजता त्याचे दुसरे नाव इतर मालमत्तेचा साठा असे आहे आपल्याकडे कदाचित काही कच्चा माल असू शकेल जो तयार वस्तूंमध्ये रुपांतरित होईल किंवा आपण काही तयार वस्तू खरेदी करू शकतो हे सर्व एकत्रितपणे साठा म्हणून ओळखले जाते तर व्यवसायाच्या सर्व सामान्य प्रक्रियेत रूपांतरित किंवा विकल्या जाणाऱ्या वस्तू या नोंद क्रमांक २ बी अंतर्गत दाखविल्या जातात नोंद क्रमांक २ सी हि व्यवसायात येणाऱ्या उधारी बाबत असते उत्तरदायीत्वामध्ये येणाऱ्या व्यवसायातील देयता आपण पहिल्या आहेत व्यवसायातील प्राप्त हुवू शकणारी उधारी म्हणजे काय बी 2 बी व्यवसायामध्ये म्हणजेच दोन व्यवसायातील व्यवहारामध्ये जेंव्हा आपण काउंटरपलीकडून वस्तू विकतो तेंव्हा आपल्याला त्याचे पैसे तात्काळ मिळत नाही आपण वस्तू व त्याचे बिल पाठविल्या नंतर १५ दिवसांनी १ महिन्याने२ महिन्याने ग्राहक त्याचे बिल देईल म्हणून जोपर्यंत पैसे प्राप्त होत नाहीत तोपर्यंत त्याला व्यापारातील प्राप्तियोग्य रक्कम असे संबोधले जाते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेंव्हा आपण उधारीवर विक्री करतो त्याचे पैसे मिळेपर्यंत त्याला व्यवसायातील प्राप्ती योग्य रक्कम म्हणून दर्शविले जाते व्यापारातील हा शब्द व्यवसायातील दैनंदिन व्यवहार दर्शवितोअश्याप्रकारे व्यवसायातील सामान्य प्रक्रिया जी प्राप्तियोग्य रक्कम दाखविते त्यास ट्रेड रेसिव्हेबल म्हणजेच नोंद क्रमांक २ सी आहे आता नोंद क्रमांक 2 डी जी रोख रक्कम व रोख समतुल्य बाबत आहे मला असे वाटते की प्रत्येकाला रोख रक्कम म्हणजे काय हे समजते प्रत्येकाला रोख आवडते कारण ती खर्च करणे खूप सोपे आहे रोख समतुल्य म्हणजे काय व्यवसायात असे काही घटक असतात जे जवळपास रोखरक्कमे सारखेच असतात ते सहजपणे पैश्यात रूपांतरित होतात म्हणून त्यांना रोख समतुल्य असे म्हणतात आपल्याला आठवत असेल कॅश फ्लो स्टेटमेंट हे तिसरे प्रपत्र आहे नंतर जेंव्हा आपण कॅशफ्लो स्टेटमेंट अभ्यासणार आहोत तेंव्हा रोख रक्कम व रोख समतुल्य याचा सविस्तर अभ्यास करू परंतु सध्या आपण असे गृहीत धरू कि रोख समतुल्य हे कमी अधिक प्रमाणात रोख रक्कमेसारखेच असते आता नोंद क्रमांक इ जी अल्पकालीन कर्ज व उचल संबधी असते आपण त्याची चर्चा केलेली आहे मी अशी आशा करतो कि तुम्हाला ते आठवत असेल हे व्यवसायाकडून दिलेले कर्ज असते म्हणजे जेंव्हा आपण आपल्या कर्मचाऱ्यास किंवा इतर कंपन्यांना कर्ज देतोअथवा कोणालाही उचल देतोतेंव्हा ते सर्व व्यवहार कर्ज व उचल या अंतर्गत येतात म्हणून यामध्ये जर एक वर्षाहून कमी अवधीचे कर्ज किंवा उचल असेल तर त्यास अल्प अवधीचे कर्ज आणि उचल म्हणतात नोंद क्रमांक 2 एफ हि इतर चालू मालमत्तेबाबत आहे म्हणजेच जर एखादि अल्प अवधीची मालमत्ता नोंद क्रमांक ए ते इ अंतर्गत येऊ शकत नाही तर त्या मालमत्तेस इतर चालू मालमत्ता म्हणून नोंद क्रमांक एफ अंतर्गत दाखविले जाते अश्या प्रकारे नोंद क्रमांक एक व दोन मिळून एकूण मालमत्ता आहेत जर 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी असेल तर स्थिर मालमत्ता आणि कमी कालावधी असेल तर चालू मालमत्ता अश्याप्रकारे आपण येथे संपूर्ण मालमत्ता पहिल्या आहेत तुम्हाला काही शंका असतील तर काळजी करू नका आपण प्रत्येक मालमत्तेची पुन्हा चर्चा करणार आहोत आता सध्या आपण पुढे जावू जर तुम्ही बॅलन्सशीटच्या घटकांकडे लक्ष दिले तर त्याचे तीन भाग आहेत एक म्हणजे मालमत्ता नंतर या मालमत्तेकरिता दिला गेलेला उत्तरदायित्वाच्या स्वरूपातील निधी येथे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा बाह्य दायित्व आणि मालकांच्या निधीचे उत्तरदायित्व ज्याला स्वामित्व निधीअसे म्हणतात आता या प्रत्येक घटकांची सविस्तर चर्चा करू आपण मालमत्तेची परिभाषा कशी कराल मालमत्ता म्हणजे भविष्यकालीन असा आर्थिक फायदा ज्याची मालकी असते व तो नियंत्रित केला जातो मालमत्ता म्हणून संबोधण्याकरिता दोन अटींची पूर्तता होणे गरजेचे आहे एक त्या घटकाचे आर्थिक मूल्य असले पाहिजे आणि दुसरे म्हणजे तो घटक मालकीचा असला पाहिजे जर पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला बॅलन्सशीट मध्ये न येऊ शकणाऱ्या एका मालमत्ते विषयी सांगितले होते कारण ती मालमत्ता अट क्रमांक दोन पूर्ण करत नव्हती ती मालमत्ता कोणती हे तुमच्या लक्षात आले का ती म्हणजे मानवी संपत्ती कंपनी मध्ये काम करणारे कर्मचारीशास्त्रज्ञ व्यवस्थापक अधिकारी खरेतर हे व्यवसायाकरिता महत्वाची संपत्ती असतात परंतु ते बॅलन्सशीट मध्ये दाखविले जात नाहीत याचे कारण मालमत्तेच्या व्याख्येतील दोन अटींकडे पहा एक म्हणजे या मालमत्तेचे आर्थिक मूल्य असावेजे या व्यक्तींकडे आहेपरंतु त्यांची मालकी आणि नियंत्रण व्यवसायाकडे असावे तर कंपनी मधील कर्मचारी हेआपले गुलाम नाहीत व ते कंपनीच्या मालकीचेहि नाहीत म्हणून त्यांना व्यवसायाच्या मालकीची संपत्ती म्हणून बॅलन्सशीटमध्ये दर्शविले जाऊ शकत नाही आता इतर कोणत्याही मालमत्तां ज्यांनी या दोन अटी पूर्ण केल्या आहेत की नाही हे पहावे लागेल मला वाटते की आपल्या सर्वाना या उदाहरणांची कल्पना असेल जसे कि रोख रक्कम जमीन इमारत गुंतवणूक यंत्रसामुग्री इत्यादी अश्या इतर दहा उदाहरणांचा विचार करा याला तुमचे दिलेले काम समजा आता पुन्हा व्याख्येनुसार संसाधन म्हणजे भूतकाळातील घटनांनुसार व्यवसायाच्या नियंत्रणात असावे व त्याचे भविष्यकालीन मूल्य देखील असावे दुसरा मुद्दा असा कि त्या संसाधनाचे मूल्य विश्वसनीय रित्या मोजले जावे जर आपल्याकडील मालमत्तेस काही मूल्य असेल परंतु त्याचे विश्वसनीय अंदाजित मूल्य उपलब्ध नसेल तर ती मालमत्ता बॅलन्सशिट मध्ये दाखवली जाऊ शकत नाही अश्याप्रकारे आपण स्थिर मालमत्ता चालू मालमत्ता व गुंतवणूक असे मालमत्तेचे तीन प्रकार पहिले मला वाटते कि आपण येथे थांबू बॅलन्सशीट ची चर्चा करताना आपण याची चर्चा केलीच होती परंतु आता आपण या प्रत्येक घटकास स्वतंत्रपणे घेऊ व त्याबद्दल तपशीलवार चर्चा करू परंतु तोपर्यंत मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे कृपया आपल्या कंपनीची बॅलन्सशीट पहा आणि त्यांच्याकडे कोणत्या मालमत्ता आहे ते पहा तरच तुम्ही प्रत्यक्षपणे ते शिकू शकाल